डिजास्टर रिकव्हरी अँड बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतीश आहे मी असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूडकी आज मी प्रोफेसर शुभज्योती समादार डिजास्टर प्रेव्हेंशन रीसर्च इन्स्टिटयूट क्योटो युनिव्हर्सिटी जपान यांनी प्रीपेअर केलेले लेक्चर डिलिवर करणार आहे आज त्यांची उपलब्धता नसल्यामुळे मी त्यांनी केलेल्या कामातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहे मी त्यांनी बांगलादेशात डिफ्युजन ऑफ डिझास्टर प्रीपेअर्डनेस ऑफ टेक्नॉलॉजी व्हॉट पायोनियर कॉन्ट्रीब्युट याबद्दल केलेल्या कामाचा समावेश माझ्या लेक्चर मध्ये करणार आहे सर्वप्रथम आपण बांगलादेश बद्दल बोलूया आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की बांगलादेशाला अलीकडेच म्हणजेच 1971 मध्ये पाकिस्तान पासून स्वातंत्र्य मिळाले आहे आपल्याला माहिती आहे की तिथे चांगल्या प्रकारची सुंदरबन स्वरूपात इकोसिस्टम आहे हा संपूर्ण भाग बॅक वॉटर तसेच फ्लड प्रभावित आहे या देशाचा बराचसा भाग कोस्टल साईडला तसेच बॅक वॉटर प्रभावित आहे या देशाचे रीच कल्चरल इम्पॉर्टन्स आहे हे इस्लामिक राष्ट्र आहे आणि बंगालचा बराच मोठा भाग स्प्लिट होऊन बांगलादेश ला जोडला गेला आहे म्हणूनच या देशात पश्चिम बंगाल आणि इस्लामी राष्ट्रांचे रिच कल्चरल ट्रॅडिशन पाहायला मिळते बांगलादेशाला 1971 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1980 पर्यंत बऱ्याच प्रमाणात डेव्हलपमेंट प्रोग्राम कार्यरत करण्यात आले युनिसेफ बांगलादेश गव्हर्मेंट सेक्टरमध्ये वुलनेराबल सिच्युएशन साठी फ्लड प्रभावित एरिया मध्ये काम करत आहे या ठिकाणी मेजर समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची रिस्क आहे कारण विशेषतः कोस्टल बांगलादेशात पिण्याच्या पाण्याची प्रोविजन करणे आवश्यक आहे तेथील पाणी खारट आहे तेथील ट्रायबल कम्युनिटी आणि कोस्टल कम्युनिटी सर्व्हिव्ह करण्यासाठी डिफिकल्टी फेस करत असतात या क्षेत्रात बऱ्याच एजन्सीज च्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रयत्न करून लोकांना हॅन्ड पंप ग्राउंड वॉटर रिसोर्सेस आणि काही प्रमाणात सरफेस वॉटर म्हणजेच तलाव किंवा विहिरीच्या पाण्याचे रिसोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत परंतु 1980 ते 1990 च्या दरम्यान त्यांना क्लायमेट चेंज किंवा इंडस्ट्रियल अस्पेक्ट तसेच विविध फॅक्टर मुळे दोन इम्पॉर्टंट प्रॉब्लेम फेस करावे लागले ग्राउंड वॉटर रिसोर्सेस च्या वापरामुळे आलेले आर्सेनिक काँटॅमिनशन आणि दुसरे म्हणजे वॉटर सालिनीटी कदाचित तुम्हाला वॉटर सालिनीटी माहित नसेल परंतु अशा पाण्याचा वापर डोमेस्टिक कारणासाठी करता येत नाही विविध कारणांसाठी अशा पाण्याचा उपयोग करता येतो परंतु दररोजच्या वापरासाठी नाही म्हणूनच बांगलादेशाच्या कोस्टल एरिया मध्ये राहणाऱ्या कम्युनिटी साठी हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचे प्रकारची वुलनेराबल सिच्युएशन कशी ऍड्रेस करता येईल याचा विचार करण्यात आला कारण या गोष्टीचा तिथे राहणाऱ्या लोकांच्या फिजिकल आणि मेंटल हेल्थ वर लॉंग टर्म इम्पॅक्ट होणार आहे एक म्हणजे यामुळे क्रोनिक डिसिज डायरिया क्रिएट होऊ शकतात आणि त्यासोबतच तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये फ्लोरा अँड फौना सारखे बायोलॉजिकल इशू होऊ शकतात म्हणूनच या ठिकाणी इनोव्हेशन पिक्चर मध्ये आले आहे अम्मिझू हे जपानी टेक्नॉलॉजी चे रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल इनोव्हेशन आहे जपानी भाषेत अमा म्हणजे नदी आणि मिझू म्हणजे पाणी म्हणूनच नदीतील वॉटर हार्वेस्टिंग बद्दल इनोव्हेशन आहे त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला तर वर स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे वाटर कलेक्शन टँक देऊन रेन वॉटर कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला रेन वॉटर 6 महिने स्टोरेज करून पुनर्वापर करण्यात आला अशा प्रकारचे टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केली आहे या पर्टिक्युलर जिओग्राफी साठी अशा प्रकारचे एक इनोव्हेशन गरजेचे होते वुलनेराबल आणि क्लायमेट कंडिशन मध्ये त्यांनी डिफरंट व्हिलेज मध्ये अशा प्रकारची टेक्नॉलॉजी इंस्टॉल करण्याचा प्रयत्न केला आहे वर स्लाइड मध्ये तुम्ही संपूर्ण नकाशा पाहू शकतात काही एरिया प्रभावीपणे आफ्फेक्टेड झाले आहेत तर काही मॉडरेटली आफ्फेक्टेड एरिया आहेत त्याचप्रमाणे माइल्ड आफ्फेक्टेड एरिया देखील आहेत खूप कमी आफ्फेक्टेड एरिया आहेत त्यासोबत सेफ साईट देखील आहेत या ठिकाणी चॅलेंज असे आहे की हि नवीन टेक्नोलॉजी संपूर्ण देशात डीफ्यूज कशी करावी देशातल्या मोठ्या भागात सेट अप कसा करावा ही टेक्नॉलॉजी सुरू झाल्यावर इतरही गोष्टी सुरू होतील परंतु हे डीफ्यूज होणे महत्त्वाचे आहे ते कशा प्रकारे होईल कोण करेल इनोव्हेटर कोण असेल पायोनियर कोण असेल ही पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी मोठ्या कम्युनिटी साठी ट्रान्सफर कोण करेल अशा प्रकारचे चॅलेंज आहे कारण तुम्ही डिफरंट कम्युनिटी ग्रुप एकत्र करून त्यांना या टेक्नॉलॉजी वापरा बद्दल सांगणार आहात त्याचप्रमाणे मोठ्या स्केलवर प्रॉडक्ट डीफ्यूजन चॅलेंज आहे म्हणून मागच्या लेक्चर मध्ये डॉक्टर प्रोफेसर शुभज्योती समादार यांनी बांगलादेशमध्ये काही इशू बद्दल चर्चा केली होती आर्सेनिक कन्टेन्ट हादेखील वेगळा अस्पेक्ट आहे त्याबद्दलचे इनोव्हेशन डिफ्युज कसे होऊ शकते त्यासाठी काय चॅलेंजेस आहेत त्याचा एक्सेस कोण करू शकतो म्हणजे आपल्यासमोर सर्वात मोठे चॅलेंज केवळ इनोव्हेशन नसून असलेले इनोव्हेशन गरीब ग्रामीण भागातील मोठ्या कम्युनिटी पर्यंत कसे न्यायचे डिफ्युज प्रोसेस पुढे कशी घ्यायची कोणतेही प्रॉडक्ट उदाहरणार्थ टँक किंवा आयफोन रिमोट ड्रायव्हिंग कार किंवा नवीन येणारे प्रॉडक्ट सोसायटीला फायदेशीर कसे असू शकते हा प्रश्न आहे केवळ वॉटर कलेक्टिंग टँक एवढाच मुद्दा नाही सर्वप्रथम आपण त्याकडे पाहिले पाहिजे पहिल्यांदा पाहिल्यावर हे खूप रिस्की डिसिजन घ्यावे किंवा नाही असे वाटते समजा उद्या कुणीतरी नवीन केवळ पाण्यावर चालणारी कार इनोव्हेशन केले त्या कारला पेट्रोलची गरज नाही तर काय होईल लोक अशा कारचा वापर सुरु करतील पाणी टाकून कार ड्राईव्ह करतील काही प्रमाणात पैशांची बचत होईल परंतु मोठ्या प्रमाणावरील इकोसिस्टम बद्दल काय होईल तेथे राहणाऱ्या लोकांबद्दल काय होईल म्हणजे एका लहान इनोव्हेशन सोबत मोठी रिस्क देखील येईल त्याचप्रमाणे भारतीय रस्त्यांसाठी ऑटो पायलट कार व्यवस्थित टेस्टिंग केल्याशिवाय रिस्क घेता येणार नाही कारण जो माणूस अशा प्रकारचे सुरुवात करतो तो नक्कीच मोठ्या प्रमाणावर रिस्क घेत असतो त्याबद्दलचे भविष्यातील परिणाम माहिती नसतात समजा कोणी तरी पिऊन मार्केटमध्ये पर्टिक्युलर डिसीज सॉल्व्ह करण्यासाठी आला आहे जेव्हा आपल्याला भविष्यातील परिणामांची शाश्वती नसते तेव्हा साधारणपणे माणसाची टेंडन्सी असते की इतरांनी इम्पलेमेंटेशन कसे केले आहे ते व्यवस्थित आहे का टेस्ट नीट केले आहे का इतर गोष्टी सोडून समजा तुम्ही एमेझॉन वरून एखादे प्रॉडक्ट विकत घेत आहात आपण पाहिले आहे की सर्वप्रथम आपण प्रॉडक्ट रिव्यू पाहतो प्रॉडक्ट कसे आहे रेटिंग काय आहे सप्लायर कसा आहे इत्यादी सध्या तर मी पाहिले आहे की आपण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कडे जाताना लोक फीडबॅक पाहतात कारण फीडबॅक ही एक प्रकारची प्रोसेस आहे या प्रोसेस मुळे आपल्याला डॉक्टर चांगले आहेत किंवा नाही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने आहे किंवा नाही याबद्दल इन्फॉर्मेशन मिळते आपण फीडबॅक स्वरूपातील सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अवलंबून राहू शकतो अशा प्रकारचे इन्फॉर्मेशन डिफरंट नेटवर्क कडून येऊ शकते त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सिकिंग असते आपण इन्फॉर्मेशन शोधू शकतो आणि प्रोसेस करू शकतो किंवा त्या संबंधित एक्टिविटी करू शकतो मी नवीन टेक्नॉलॉजी इंस्टॉल करावी की नाही त्यासंबंधित रिस्क आहे म्हणूनच ही इम्पॉर्टंट डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे भविष्यातील परिणामांची माहिती नसल्यामुळे आपण इन्फॉर्मेशन सिकिंग द्वारे अवलंबून राहू शकतो आपण इन्फॉर्मेशन शोधून प्रोसेस करू शकतो डेव्हलपमेंट करू शकतो आपले स्वतःचे पुढे जाण्याबाबत एनालिसिस करू शकतो टँक इम्पलेमेंटेशन बद्दल इन्फॉर्मेशन शेअरिंग इनोव्हेशन उदाहरणार्थ एखाद्या चा फीडबॅक कुणीतरी टँक वापरली असेल तर काही प्रमाणात रिस्क कमी होऊ शकते तुम्हाला काही प्रकारच्या रिस्क बद्दल कल्पना येऊ शकते इतरांना अशा प्रकारच्या रिस्क फेस कराव्या लागल्या असतील किंवा अशा प्रकारच्या रिस्क आल्या असतील अर्ली एडाप्टर लेट ऍडॉप्टर यांच्याद्वारे इन्फॉर्मेशन फ्लो बद्दल अनिश्चितता कळू शकते हे काहीसे मी पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणाऱ्या बेल ग्राफ प्रमाणे आहे अर्ली एडाप्टर मोठ्या प्रमाणावर रिस्क घेत असतो कारण पुढे काय होणार आहे याची काहीही कल्पना नसते साधारणतः व्यक्तींवर इतर व्यक्तींचा प्रभाव असतो ते इतरांकडून शिकतात आणि त्यानुसार डिसिजन चेंज होतात समजा एखाद्याला काही प्रॉडक्ट खरेदी करायची आहे सुरुवातीला ते प्रॉडक्ट खूप आकर्षक वाटते ते प्रॉडक्ट इम्प्लिमेंट करावे असे वाटते पण नंतर त्यांच्या लक्षात येते की प्रॉडक्टचा इतरांवर परिणाम होणार आहे त्या प्रॉडक्टचे काही साईड इफेक्ट आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांचे डिसिजन चेंज करावे लागू शकते त्यात आपल्याला सोशल मीडियावर सध्या बराच अनरिलायबल डेटा मिळत आहे त्यातील बराच डेटा कॉन्ट्रॅडक्शन असतो अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशन मुळे बऱ्याचदा कन्फ्युजन स्टेट येते अर्लीयर इनोव्हेटर्स आपण त्यांना इनोव्हेटर्स म्हणतो कारण त्या लोकांनी सर्वप्रथम प्रॉडक्ट वापरण्यास सुरुवात केली होती त्या लोकांनी कदाचित पर्टिक्युलर प्रॉडक्ट कशा पद्धतीने वर्क होते यासाठी हाय रिस्क घेतली होती त्यानुसार त्यांनी अर्ली एडाप्टर साठी फीडबॅक दिला त्यानंतर त्यांचे जवळचे नेटवर्क उदाहरणार्थ मित्र शेजारी नातेवाईक इत्यादी किंवा मायक्रो लेव्हल नेटवर्क पर्सनल किंवा डायरेक्ट नेटवर्क यांचा उपयोग केला त्यानंतर आपल्याला बेल ग्राफ मिळतो त्यानंतर दुसरा एक ग्रुप असतो जो सगळ्यात शेवटी येतो तो ग्रुप इतर लोकांनी प्रॉडक्ट कशा प्रकारे ऍडॉप्ट केले आहे ते पाहतो आणि शेवटी जास्त काँझर्व्हेटिव्ह अॅप्रोच घेऊन सिरीयस टेस्टिंग करून टेस्टिंग ऑप्शन चे अंडरस्टँडिंग करून प्रॉडक्ट ट्राय करतात त्यानंतर प्रॉडक्ट बद्दल डिसिजन घेतात अशा प्रकारच्या ग्रुप मेंबरला ला लागार्ड्स समजले जाते त्याचप्रमाणे अर्ली मेजॉरिटी आणि लेट मेजॉरिटी असतात येथे आपण याबद्दल बोलत आहोत मला हे खरोखर आश्चर्यकारक टूल सापडले आहे लोक फक्त प्रयत्न करतील परंतु नंतर आपल्याला माहित असेल की या स्टेज ला मी प्रयत्न करीत आहे हे चांगले आहे हे आपल्याला माहिती आहे कधीकधी ते पश्चात्ताप करतात प्रॉडक्ट सक्सेसफुल होण्यापूर्वी आपण चांगले प्रयत्न केले नाहीत दुर्लक्ष ठरते अशा प्रकारे आपण मायक्रो लेव्हल च्या नेटवर्कबद्दल देखील बोललो ज्याचे पर्सनल आणि डायरेक्ट डिफ्युजन आहेत मायक्रो लेव्हल च्या नेटवर्क नंतर इनडायरेक्ट नेटवर्क असते आपण दिल्लीमध्ये काय वापरतो आणि डिफरंट सिटी किंवा कम्युनिटी मध्ये कसे ट्रेड होते या ठिकाणी मायक्रो लेव्हल च्या नेटवर्क नंतर इनडायरेक्ट नेटवर्क द्वारे ते जाते अशाप्रकारे आपण 2 लेव्हल डिफ्युजन कॉन्ट्रीब्युशन बद्दल चर्चा केली आहे एक म्हणजे चांगल्या प्रकारे रिलायबल असते कारण कुणीही येऊन आय आय टी सारख्या ठिकाणी चेक करू शकतात समजा मी कुठेतरी राहत आहे आणि मला कॉम्प्युटर विकत घ्यायचा आहे मला त्या संदर्भात फोन कॉल येत राहतात मी एखादी गोष्ट विकत घेतल्यावर त्यासाठीचा फीडबॅक कसा आहे किंमत काय आहे फॅसिलिटी आहे किंवा नाही इत्यादी अस्पेक्ट चर्चा केले जातात त्याचप्रमाणे लार्ज पिक्चर कडे पाहतांना तुमच्या लक्षात येईल की मायक्रो लेव्हल नेटवर्क मग ते दिल्लीत किंवा रूर्की येथे इम्प्लिमेंट केले असले तरी ते तुम्हाला माहीत असते तुम्ही मोस्ट इनोव्हेटिव्ह आणि काँझर्व्हेटिव्ह पर्सेप्शन घेऊ शकतात उदाहरणार्थ समजा एखादा व्यक्ती ' ए' आहे त्याचा पाच मित्रांचा ग्रूप आहे तेव्हा ह्या व्यक्तीने सर्वप्रथम ऍक्च्युली रिस्क घेत आहे समजा एखादा व्यक्ती ' डी' अजूनही काँझर्व्हेटिव्ह आहे त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीवर तो अवलंबून आहे त्याची स्वतःची विचार पद्धती आहे त्याचे नेटवर्क कमी होत चालले आहे तरीही तो त्याबद्दल विचार करण्यास वेळ घेत आहे आपण त्यांची तुलना करताना कोण जास्त इनोव्हेटिव्ह आहे नक्कीच जो लवकर रिस्क घेतो टेस्ट करतो समजा व्यक्ती ' बी' आणि ' सी' आले आहेत आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की लोकांनी आधीच अडोप्शन कसे केले आहे या लोकांचा इतर लोकांवर प्रभाव कसा आहे त्यानुसार त्यांनी चेंज केले आहे इतर मित्र असताना देखील तो अजूनही स्टेबल आहे यालाच इनोव्हेटिव्ह आणि काँझर्व्हेटिव्ह लेव्हल व्हेरिएशन म्हणतात याचा दुसरा युक्तिवाद असा आहे की वेळेत एक्सपोजर कसे होते आणि थ्रेशोल्ड आपल्याला कसे माहित असते वेळोवेळी होणारे बदल तुम्हाला माहित असतात की वेळ 1 जसे की आपल्याकडे असे आहे आम्ही या छोट्या उदाहरणात रेफरन्स देत आहोत 2 रेफरन्स पॉईंट आहेत एक 'ए' आहे आणि एक 'बी' 'ए' चे पुन्हा 5 मित्र आहेत आणि 'बी' चे 5 मित्र आहेत आणि त्यांचे स्वत चे नेटवर्क आहे हे आम्ही या डायग्राम द्वारे पाहू शकतो हे एक प्रकारचे कम्युनिटी नेटवर्क असल्याचे आपण पाहू शकतो 'ए' चे सभोवताली 60 एक्सपोजर टँक वापरणाऱ्या लोकांसोबत आहे तर 'बी' चे काहीही नाही याला आपण फेज 2 म्हणतो या केस मध्ये ' ए' ने अडोप्शन केले आहे तर 'बी' ने अद्याप अडोप्शन केले नाही त्याबरोबरच ' ए' ने त्याच्या कम्युनिटीमध्ये स्प्रेड केले आहे तर 'बी' ने अद्याप अडोप्शन केले नाही या गोष्टीकडे पाहण्याचे दोन प्रकार आहेत आपण ' ए' ने सुरुवातीच्या स्टेज मधील रिस्क घेतली आहे अडोप्शन केले आहे असे म्हणू शकतो

आपण ' ए' ला इनोव्हेटिव्ह म्हणू शकतो संपूर्ण कम्युनिटीमध्ये तोच पहिला आहे ज्याने मायक्रो लेव्हलला इनोव्हेटिव्ह केले आहे तर 'बी' अजून काँझर्व्हेटिव्ह लेव्हलला आहे परंतु 'बी'त्यादृष्टीने पाहता त्याच्या पाच मित्रांपैकी कोणीही टँक अडोप्शन केलेले नाही परंतु 'बी' ने टँक अडोप्शन केले त्याने त्याच्या मायक्रो लेव्हल कम्युनिटी त्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे मायक्रो लेव्हल कम्युनिटी साठी आपण 'बी' ला इनोव्हेटिव्ह म्हणू शकतो अशाप्रकारे वेळोवेळी डिफरंट पर्सेप्शन टाईम फॅक्टर अँड स्केल फॅक्टर असू शकतात आतापर्यंत आपण चर्चा केलेल्या इनोव्हेशन चे इनोव्हेटर्स कोण आहेत इनोव्हेटर्स चे गुणधर्म काय आहे त्यांच्यावर एक्स्टर्नल इन्फ्लुएन्स कोणाचा आहे या इनोव्हेटर्स ला आपण पायोनियर का म्हणतो त्यांची इन्फॉर्मेशन पुढे नेऊन कोण करतय इनोव्हेटर्स चे पर्सनल नेटवर्क ज्याचा मायक्रो लेव्हल च्या नेटवर्क नंतर डायरेक्ट नेटवर्क वर सोशल इन्फ्लुएन्स असू शकतो परंतु सिस्टम नेटवर्क ज्यामध्ये मायक्रो लेव्हल च्या नेटवर्क नंतर इनडायरेक्ट नेटवर्क चा सोशल लर्निंग द्वारे समावेश असू शकतो डॉक्टर प्रोफेसर शुभ ज्योती समाधान आणि त्यांच्या टीमने बांगलादेशातील रिमोट एरिया मध्ये प्रोजेक्ट वर काम करून टँक सेट अप डिफ्युज केल्या आहेत वर स्लाईड मध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण सर्वे केला आणि त्या ठिकाणी काही टँक कन्स्ट्रक्ट करण्यात आल्या आहेत त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सर्वे केला आहे विविध प्रकारच्या स्टेक होल्डर सोबत इंटरॅक्शन केले आहे चर्चेमधून विविध प्रकारचे कारण त्यांच्या लक्षात आले आहे प्रॉडक्ट संदर्भात लर्निंग कसे होऊ शकते काय आणि कोणत्या प्रकारचा फीडबॅक त्या संदर्भात येऊ शकतो असे विविध अस्पेक्ट त्यांनी इंटरव्ह्यू द्वारे पाहिले आहेत एडाप्टर कॅटेगिरी काय आहेत बेल शेप ग्राफ मध्ये वैयक्तिक इनोवेशन आणि प्रत्येक कॅटेगिरी चे परसेंटेज दिसू शकतात त्यासंदर्भात चार ते पाच अस्पेक्ट असू शकतात आपण त्याबद्दल चर्चा केली आहे साधारणपणे इनोव्हेटर्स पुढच्या बाजूला असतात त्यानंतर अर्ली एडाप्टर त्यापुढे अर्ली मेजॉरिटी नंतर लेट मेजॉरिटी तर सगळ्यात शेवटी लागार्ड्स असतात अशाप्रकारे बेल शेप ग्राफ फॉर्मुलेशन असते इनोव्हेटर्स ने काय केले त्यांनी मायक्रो लेव्हल आणि मॅक्रो लेव्हल दोन्ही समजून घेतल्या जेथे मायक्रो नेईघबौरहूड नेटवर्कसह त्यांनी सेट अप थ्रेशोल्ड प्ले केले तुम्हाला अर्ली एडाप्टर माहित असतात अर्ली मेजर मेजॉरिटी एडाप्टर नंतर लेट मेजॉरिटी तर सगळ्यात शेवटी लागार्ड्स थ्रेशोल्ड असतात अशा प्रकारचे थ्रेशोल्ड काय असतात खूप लहान थ्रेशोल्ड लहान थ्रेशोल्ड हाय थ्रेशोल्ड व्हेरी हाय थ्रेशोल्ड इत्यादी त्याचप्रमाणे हे अर्ली एडाप्टर कोण आहेत ते मॅक्रो लेव्हल किंवा रिजनल लेव्हल वर अशा व्यक्ती आहेत ज्यांचा अडोप्शन टाईम हा स्टॅंडर्ड अवरेज अडोप्शन टाईम डेविएशन पेक्षा जास्त होता म्हणून त्यांना अर्ली एडाप्टर समजले जाते त्यानंतर लेट मेजॉरिटी एडाप्टर सेंट्रल फेज होता किंवा ज्यांचा अडोप्शन टाईम पूर्वीच्या आणि नंतरच्या अवरेज अडोप्शन टाईम एक स्टॅंडर्ड डेविएशन ने बांधलेले होते शेवटी लागार्ड्स म्हणजे अशा व्यक्ती ज्यांनी मीन स्टॅंडर्ड डेविएशन नंतर अडोप्शन केले अशा प्रकारे कॉन्फिगरेशन असते मॅक्रो लेव्हल किंवा नेईघबौरहूड लेव्हल साठी मी सांगितल्याप्रमाणे खूप लहान थ्रेशोल्ड लहान थ्रेशोल्ड हाय थ्रेशोल्ड आणि लागार्ड्स थ्रेशोल्ड असतात त्याच प्रमाणे तुमचे पर्सनल नेटवर्क थ्रेशोल्ड देखील अडोप्शन नेटवर्क एक्सपोजर होते अडोप्शन च्या वेळेस पर्सनल नेटवर्क थ्रेशोल्ड प्रमाणात एक्सपोजर होऊन अडोप्शन होते त्यानुसार तुम्ही टाइम फेज पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी केवळ 12 आणि 3 लोक आहेत परंतु त्याचा शेवटी चार लोकांवर प्रभाव पडला आहे म्हणजे अडोप्शन च्या वेळेस एक्सपोजर पर्सनल नेटवर्क थ्रेशोल्ड प्रमाणात एक्सपोजर होऊन अडोप्शन होते त्यावेळी टाइम अस्पेक्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तो किती प्रमाणात डायनॅमिक आणि प्रभावित करणारा पॅरामिटर आहे मी खूप लहान थ्रेशोल्ड बद्दल सांगितले आहे एडाप्टर किंवा पर्सन ज्यांचे नेटवर्क थ्रेशोल्ड स्टॅंडर्ड डेविएशन पेक्षा जास्त असतात त्याचप्रमाणे लो एडाप्टर किंवा पर्सन ज्यांचे नेटवर्क थ्रेशोल्ड स्टॅंडर्ड डेविएशन पेक्षा कमी असतात तसेच हाय थ्रेशोल्ड एडाप्टर किंवा पर्सन ज्यांचे नेटवर्क थ्रेशोल्ड अवरेज स्टॅंडर्ड डेविएशन पेक्षा जास्त असतात हाय नेटवर्क थ्रेशोल्ड एडाप्टर म्हणजे पर्सन ज्यांचे नेटवर्क थ्रेशोल्ड अवरेज स्टॅंडर्ड डेविएशन पेक्षा जास्त असतात त्यांनी डेव्हलप केलेला हा मॅट्रिक्स आहे जो मॅक्रो किंवा मायक्रो लेव्हल वर टँक अडोप्शन येतो मॅट्रिक्स नुसार अर्ली एडाप्टर 7 4 होते आणि त्यानंतर ते 7 4 पासून 4 1 पर्यंत कसे चेंज होत जाते ते पाहता येते त्यापुढेही हे एका प्रकारात चेंज कसे चालू आहे पुढे बदलत आहे हे आपणास दिसत जाते म्हणूनच तिथे या प्रकारच्या ग्राफचा आणि मुख्य म्हणजे प्रभावित करणारे अस्पेक्ट काय आहेत हे त्यांनी पाहिले तुम्हाला डिसिजन मेकिंग प्रोसेस साठी प्रभावित करणारे अस्पेक्ट काय आहेत ते माहिती आहेत पुन्हा मेट्रीक्स कडे पाहताना लक्षात येईल की अर्ली एडाप्टर 7 4 पासून 2 7 पर्यंत जाते म्हणजे अर्ली एडाप्टर हळूहळू कमी होत जाते तर अर्ली मेजॉरिटी कंपोनेंट वाढत जातो ते कोण आहेत पायोनियर कशाप्रकारे ऑपिनियन मेकर्स म्हणून काम करतात ऑपिनियन मेकर्स त्यांची जास्त व्हॅल्यू असते कारण त्यांनी सर्वप्रथम ऑपिनियन लीडर स्कोर प्राप्त केलेला असतो त्यांचे ऑपिनियन लीडरशिप नेटवर्क असते आम्ही लोकांना त्यांचे तीन ओपिनियन लीडर्स ची नावे विचारतो त्यांच्याकडुन घेतलेले सजेशन्स त्यांचे पर्सनल आणि फॅमिली मॅटर डिसिजन घेण्यासाठी कसे उपयोगी पडले ते विचारतो आम्ही लोकांना ते कोणावर जास्त अवलंबून आहेत संबंधित लोकांशी ते कसे कनेक्टेड आहेत ते विचारतो लोकांनी डिग्री सेंट्रललिटी कन्सेप्ट जो एक प्रकारचा क्वांटिटेटिव्ह मेजर टेक्निक आहे कसा ऍडॉप्ट केला आहे ते पाहतो डिग्री म्हणजे त्या नोट्स संबंधित असलेले अल्टरनेटिव्ह आणि अपॉर्च्युनिटी लोड संबंधित मल्टिपल कनेक्शन बद्दल आपण चर्चा केली आहे जास्त डिग्री सेंट्रललिटी असलेला नोड सेंट्रल ठरतो कारण जास्त कनेक्शन असल्यामुळे नोड सेंट्रल असू शकतो कम्युनिटी त्यादृष्टीने विचार करता कम्युनिटी लीडर वर साधारणपणे डिसिजन साठी कम्युनिटी अवलंबून असते म्हणजे सेंट्रल असलेले जास्त सेंट्रल होत जातात वर स्लाईड मध्ये ऑपिनियन लीडरशिप स्कोर आणि डिग्री सेंट्रललिटी संबंधित मॅट्रिक्स दाखविला आहे हा मॅट्रिक्स दोन्ही म्हणजेच मायक्रो लेव्हल आणि मॅक्रो लेव्हल चे एनालिसिस करण्यास मदत करतो तुम्ही पाहून शकतात की 6 पासून अर्ली मेजॉरिटी 16 8 पर्यंत नंतर खाली आले आहे हे पायनियर कोण आहेत वेगळे विविध चैनल काय आहेत ते कसे दिससेमिनात करण्यात आले आहे एज्युकेशन प्रत्येक अकॅडमिक क्लास साठी एक पॉईंट काउंट केला जातो क्लास 1 पर्यंत एज्युकेशन केलेल्या पर्सन ला 0 1 तर डिग्री कम्प्लीट केलेल्या पर्सन ला 0 5 पॉईंट मिळतात अशिक्षित लोकांचा स्कोर 0 असतो त्याचप्रमाणे मंथली इन्कम या ठिकाणी एडाप्टर लोकांचे सोशल इकॉनोमिक गुणधर्म महत्त्वाचे ठरतात इन्कम इम्पॉर्टंट रोल कशा प्रकारे प्ले करते कारण त्यासंदर्भातील एफओरडबिलिटी अस्पेक्ट पाहणे महत्त्वाचे ठरते वर मॅट्रिक्स मध्ये तुम्ही लेट एडाप्टर पाहू शकतात मायक्रो लेव्हल इन्कम पॉझिटिव्ह अस्पेक्ट दाखवतो एज्युकेशन कशाप्रकारे रोल प्ले करते आणि व्यक्तिशः डिसिजन मेकिंग प्रोसेस प्रभावित करते तुम्ही इतर सर्व केसेस मध्ये पाहिले तर उदाहरणार्थ आपल्याकडे अर्ली एडाप्टर स्टेज लोवेस्ट थ्रेशोल्ड 11 54 आहे तसेच लागार्ड्स 13 5 आहेत एक्सटेर्नल इन्फ्लुएन्स मीडिया कॉन्सुम्पशन अँड कॉस्मोपॉलिटेनिसम बद्दल बोलते उदाहरणार्थ टीव्ही एक प्रकारचे चॅनल आहे टीव्हीमधील इनोवेटीव्ह अस्पेक्ट लोकांना माहिती आहे परंतु येथे या अभ्यासामध्ये टीव्हीकडे गुण आहेत त्यांनी काही मुद्दे देखील दिले आहेत आपण आठवड्यातून टीव्ही बातम्या किती वेळा पाहता म्हणून 1 पॉईंट आठवड्यातून एकदा टीव्ही पाहण्याकडे संदर्भित केला जातो आठवड्यातून एकदा पण टीव्ही पाहत नसाल तर 0 पॉईंट परंतु नंतर त्यांना असे आढळले की वृत्तपत्र वाचने आणि टीव्ही पाहणे वेगळी प्रक्रिया आहे कॉस्कोमोपॉलिटेनिसम जवळच्या शहरात कसे भेट दिली जाते जवळच्या शहरांमधून कसे शिकता येईल मीडिया कन्सुंप्शन केल्यामुळे टीव्ही पाहणे देखील एक इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे परंतु नंतर येथे वृत्तपत्र वाचनाने संप्रेषणाचे बरेच चांगले मार्ग दर्शविले आहेत अशाप्रकारे सेम मॅट्रिक्स डिफरंट अस्पेक्ट द्वारे टेस्ट करण्यात आला आहे या ठिकाणी एडाप्टर च्या पर्सेप्शन नुसार रिस्क पर्सेप्शन मेजर केले जाते या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे तीन अस्पेक्ट महत्त्वाचे आहेत कारण आपण या पर्टिक्युलर टँक बद्दल बोलत आहोत कारण टँक मुळे पिण्याच्या पाण्याची क्वालिटी सुधारली किंवा नाही फॅमिलीला ते पाणी चांगले वाटते की नाही त्या पाण्यामुळे फॅमिली ना काही शारीरिक समस्या तयार झाल्या का यालाच हेल्थ बद्दल माहिती म्हणतात

संपूर्ण प्रोसेस पूर्ण करण्यासाठी दररोज येणारी जबाबदारी लोकांनी त्यांनी पार पाडली त्यासंबंधित गोष्टी त्यांनी मॅट्रिक्स मध्ये मॅप केल्या त्यांचे संपूर्ण पर्सेप्शन रिस्क बद्दलचे पर्सेप्शन सुद्धा माफ करण्यात आले अशा पद्धतीने सुरुवातीच्या पर्टिक्युलर इनोव्हेटर्स ने केलेल्या इनोव्हेशन उपयोगात आणण्यात आले इम्पॉर्टंट पायोनियर आणि प्रॉडक्ट बद्दलचे अंडरस्टँडिंग महत्त्वाचे ठरले अशा प्रकारे दिससेमिनात वाइडर कम्युनिटी आणि लार्ज नेटवर्क ची अगदी मायक्रो लेव्हल आणि मॅक्रो लेव्हल पासून काळजी घेण्यात आली अशा अशाप्रकारे मेथड त्यांनी ऍडॉप्ट केल्या तरीही ऍक्च्युली सेंट्रललिटी कडे पाहण्याचे डिफरंट प्रकार आहेत डिग्री देखील त्यासंबंधित काही प्रमाणात थ्रेशोल्ड तयार करते बऱ्याच मेथोड अशाप्रकारचे इनोव्हेटिव्ह पर्टिक्युलर पायोनियर डिफ्युजन साठी इम्पॉर्टंट रोल प्ले करतात धन्यवाद मी तूमचा आभारी आहे